अभियांत्रिकी गणिताच्या पहिल्या व्याख्यानात आपले स्वागत आहे मी गणित विभागातील जितेंद्र कुमार आहे आणि आपण आज व्हेरिएबलच्या डीफ्रन्शियल कॅल्क्युलस मधील रोलेच्या प्रमेयाबद्दल Rolle's Theoremचर्चा करणार आहोत तर आज आपण खालील विषयांवर चर्चा करणार आहोत रोल्सच्या Rolle's प्रमेय पासून प्रारंभ करू आणि हा एक मूलभूत प्रमेय असल्याने आपण तपशीलवार पुरावा पाहू कारण हे इतर व्याख्यानांमधील इतर निकालांसाठी आणि नंतर काही कामकाजाच्या उदाहरणांसाठी वापरले जाईल तर रोल्सचे Rolle'sप्रमेय म्हणजे काय तर रोल्सचे प्रमेय जर सिंगल व्हेरिएबलचे फंक्शन या ab क्लोजड इंटरवल मध्ये कन्नटीनुअस आणि abया ओपन इंटर्वल मध्ये डिफरेंशियेबल असेल तर आणि आणखी एक अट आहे जी सांगते की a या बिंदूवर असणारी फंक्शन ची किमंत बिंदू b च्या किमती बरोबर आहे तर फंक्शनची किमंत सारखी असलेले दोन अंतिम बिंदू आहेत त्या बाबतीत प्रमेय म्हणतात की ओपन इंटर्वल a b मध्ये एक संख्या सी अस्तित्वात आहे जसे की c 0 याचा अर्थ असा आहे की एक बिंदू c असेल जेथे स्पर्शिकेचा उतार शून्य असेल तर जर आपण भौमितिक स्पष्टीकरणात गेलो तर आपण या X अक्ष आणि Y axis मध्ये प्लॉट केलेले हे फंक्शन लक्षात घेऊ तर हा बिंदू a आहे आणि या बिंदूवर फंक्शन ची किमंत येथे आहे आणि b या बिंदूवर फंक्शन ची किमंत सारखी आहे तर फंक्शन सर्वत्र कन्नटीनुअस व डिफरेंशियेबल आहे मग हा प्रमेय म्हणतो की तेथे किमान एक बिंदू असेल जिथे डेरिव्हेटिव्ह नष्ट होईल किंवा स्पर्शिका एक्स अक्षाला समांतर असेल तर स्पर्शीकेचा उतार 0 असतो म्हणजे ती एक्सअक्षाशी समांतर असते तर आपण हे स्पष्टपणे पाहू शकतो की येथे a च्या पुढे कोठेतरी एक बिंदू आहे जिथे स्पर्शिका x axis ला समांतर आहे खरंच या परिस्थितीत मी येथे आणखी एक बिंदू पाहू शकतो जेथे स्पर्शिका पुन्हा एक्स अक्षांशी समांतर असते आणि आणखी एक मुद्दा असा आहे की स्पर्शिका एक्स अक्षांशी समांतर आहे परंतु प्रमेय म्हणते की किमान एक बिंदू असेल जेथे स्पर्शिका एक्स अक्षांशी समांतर असेल तर या विशिष्ट परिस्थितीत आपल्याला एकापेक्षा जास्त बिंदू मिळत आहेत जिथे स्पर्शिका एक्स अक्षाशी समांतर असते तर जर आपण यातून गेलो आता याची सिद्धता खूपच सोपी आहे चला आता आपण चरणबद्ध जाऊ तर येथे आपण हे गृहित धरू की फंक्शन जास्तीत जास्त आणि किमान मूल्य घेते आणि ते ab या इंटरवल मध्ये M म्हणजे जास्तीत जास्त आणि m म्हणजे किमान मूल्य दर्शविले जातात जे अत्यंत मूल्याच्या प्रमेयमुळे हमी दिले जाते कारण फंक्शन क्लोज्ड इंटरवल मध्ये कन्नटीनुअस आणि म्हणूनच या इंटरवल मध्ये जास्तीत जास्त आणि किमान किमत एका बिंदूवर पोहोचली जाईल म्हणून आता आपण खालील परिस्थितीचा विचार करू विशिष्ट परिस्थिती प्रकरण I जेव्हा Mm तर जास्तीत जास्त मूल्य किमान मूल्याइतके असेल आता परिस्थितीबद्दल विचार करा फंक्शनचे जास्तीत जास्त आणि किमान मूल्य समान आहे तर या परिस्थितीत स्पष्टपणे कार्य मूल्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि म्हणूनच किमान मूल्य जास्तीत जास्त मूल्याइतके असेल तर जर आपण fx m M प्लॉट केले तर ते एक कॉन्स्टंन्ट फंक्शन आहे आणि जेव्हा किमान मूल्य जास्तीत जास्त मूल्याइतकी असेल तेव्हा अशी परिस्थिती असेल तर या विशिष्ट प्रकरणात f हे कॉन्स्टंन्ट फंक्शन आहे कारण नैसर्गिकरित्या आपण कोणत्याही बिंदूवर डेरीवेटीव घेत असाल तर 0 होईल तर प्रसंगी या प्रकरणात प्रमेय M m ला सिद्ध होते जास्तीत जास्त फंक्शन ची किमंत हि किमान किंमतीबरोबर असेल तर आता फंक्शनचे जास्तीत जास्त मूल्य फंक्शनच्या किमान मूल्याइतके नसते तर या प्रकरणात आपण तीन परिस्थिती किंवा तीन केसेसचा पुन्हा विचार करू प्रथम आपण हे समजू या की या परिस्थितीत जास्तीत जास्त मूल्य जे स्पष्टपणे दिसून येते की ते a आणि b मधील फंक्शन व्हॅल्यूपेक्षा वेगळे आहे a आणि b मधील फंक्शन व्हॅल्यू प्रमेयच्या अनुमानांनुसार समान आहेत तर येथे आपण असे गृहीत धरले की फंक्शनचे जास्तीत जास्त मूल्य a आणि b मधील फंक्शनच्या किमंतीपेक्षा वेगळे आहे जेव्हा आपण किमान मूल्य घेतो तेव्हा a आणि bमधील फंक्शन किमंतीपेक्षा वेगळे असते आणि काही फंक्शन्ससाठी कदाचित भिन्न असू शकते अशी तिसरी परिस्थिती तर या प्रकरणात किमान किंवा त्याऐवजी मी प्रत्येक बाबतीत स्थानिक किमान किंवा स्थानिक जास्तीत जास्त म्हणेन जे येथे आहे आणि हे a आणि b मधील समान मूल्यांपेक्षा भिन्न आहे आणि येथे स्थानिक अधिकतम देखील a आणि b च्या समान मूल्यापेक्षा भिन्न आहेत तर या प्रकरणात दोघेही भिन्न आहेत तर एका परिस्थितीत आपण असे समजू या प्रकरणात विचार करू या की फंक्शनचे कमाल मूल्य a ची आणि b च्या समान मूल्यांपेक्षा भिन्न आहे जे येथे समान आहेत तर M भिन्न आहे M अधिकतम भिन्न आहे त्याचप्रमाणे आपण नंतर विचार करू जर Mभिन्न नसेल तर mभिन्न असावा किमान त्यातील एक वेगळा असेल कारण M ची किमंत लहान m बरोबर नाही तर आपण फंक्शनची किंमत M बिंदूत घेत आहे तर एफ ऑफ सी f M फंक्शनमध्ये हे स्थानिक कमाल c बिंदूवर आहे जर एफ ऑफ सी f ची स्थानिक जास्तीत जास्त असेल तर आपल्याकडे असेल फक्त परिस्थीती एफ ऑफ सी प्लस डेल्टा एक्स f c x मानली तर येथे हा बिंदू c x च्या जवळपास आहे असे मानून घ्या की हा x शून्य च्या जवळ आहे तर त्या ठिकाणी f हे फंक्शनचे अधिकतम मूल्य असेल तर f c x आणि हा फरक तर एफ ऑफ सी डेल्टा एक्स या एफ ऑफ सी पेक्षा लहान असेल कारण एफ ऑफ सी ची स्थानिक किंमत कमाल आहे तर या ठिकाणी नक्कीच असे डेल्टा एक्स असेल कारण एफ ऑफ सी ही जास्तीत जास्त मूल्य आहे येथे हे समिकरण ची किंमत शून्यापेक्षा पेक्षा कमी किंवा सारखी असेल जरी हा एक्स धन असेल किंवा एक्स ऋण असेल याचा अर्थ असा की आपण या बिंदू सी च्या आसपास घेतलेला कोणताही बिंदू नंतर हा फरक येथे एफऑफ सी प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ सी≤0शून्यापेक्षा पेक्षा कमी किंवा सारखी असेल आणि आता जर मी येथे या एक्सप्रेशनला x ने विभाजित केले आणि जर मी पहिल्या बाबतीत मी x ला धन मानले तर या समीकरणाचे चिन्ह बदलणार नाही आणि डेल्टा x धन असल्यास ते 0 च्या समान पेक्षा कमी राहील दुसरीकडे जर मी डेल्टा एक्स Δx ला ऋण संख्या घेतली तर या समीकरणाचे चिन्ह बदलेल आणि Δx ने भागले तर किंमत शून्य किंवा शून्यापेक्षा जास्त होईल आणि आता मी पहिल्या बाबतीत असे करीन मी येथे धन घेतली आहे जी 0 आणि ही समीकरणाची किंमत शून्य किंवा शून्यापेक्षा पेक्षा कमी आहे तर जर तुम्ही याकडे बारकाईने पाहिले तर हा फंक्शनची उजवी बाजू चे डेरीवेटीव आहे आणि एफ हे डीफ्रेएनशिएबल आहे कारण हे फंक्शनच्या डेरीवेटीवच्या बरोबरीचे आहे तर आमच्याकडे ही असमानता आहे की डेरीवेटीव परिस्थितीमध्ये 0 च्या बरोबरीपेक्षा कमी असेल दुसरीकडे जेव्हा आपण याला ने विभाजित करा जे ऋण आहे आणि पुन्हा त्याच समान प्रकरणाची मर्यादा येथे घ्या जर फंक्शन डीफ्रेएनशिएबल असेल तर डावे डेरीवेटीव देखील धन होईल कारण ही असमानता शुण्यापेक्षा मोठी किंवा शुन्न्या इतकी आहे तर या ठिकाणी आपल्याला मिळाले परंतु आपल्याकडे तर या दोन पैकी आपण असा निष्कर्ष काढला आहे की शून्य असणे आवश्यक आहे कारण ते एकाच वेळी 0 च्या बरोबरीपेक्षा कमी किंवा 0 पेक्षा मोठे असू शकत नाही तर फक्त शक्यता आहे की एफ सी 0 असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपण हे सिद्ध केले की या इंटर्वल c मध्ये डेरीवेटीव नाहीसे होते अशे काही निष्कर्ष आहेत ज्यांना फार महत्त्व आहे तर येथे रोलच्या प्रमेयाची गृहीतकता पुरेशी आहे परंतु निष्कर्षासाठी आवश्यक नाही यावरून आपल्याला काय म्हणायचे आहे तर आपण काय पाहिले आहे की फन्कशनची कनट्युनिटी कलोजड इंटर्वल ab आणि डीफ़्रन्शियाबीलीटी ओपन इंटर्वल a bआणि तिसरी अट म्हणजे आणि ची किंमत समान आहे म्हणून जर या तीनही अटीचे समाधान झाले तर एक बिंदू c असा अस्तित्वात असेल जिथे डेरीवेटिव नाहीसे होईल तर या अटी पुरेशी आहेत म्हणजेच या सर्व तीन अटी दर्शवितात परंतु च्या आसपासच्या मार्गाने हे कार्य सूचित करत नाही की फंक्शन कनट्युनिअस डिफरणशिएबल असतील आणि या समान किमती आपण a आणि b वर घेऊ तर दुसरया शब्दांत जर या सर्व गृहीतकांचीपूर्तता केली गेली तर निष्कर्षाची हमी दिली गेली आहे निष्कर्ष म्हणजे तथापि जर गृहीतके पूर्ण केली नाहीत तर आपण कदाचित काही उदाहरणाच्या साहाय्याने निष्कर्षापर्यंत पोहोचू शकता किंवा पोहोचू शकत नाही चला या उदाहरणाचा विचार करूया तर हे फंक्शन येथे स्पष्टपणे दिसेल की जर फंक्शन कनट्युनिअस असेल तर फंक्शनची किंमत 1 असेल तर येथे फंक्शन 1 असेल तर फंक्शन 1 पर्यंत परिभाषित केले जाऊ शकते तर फंक्शन ची किंमत 1 आहे आणि जर आपण योग्य लिमिट उजव्या बाजूने घेतली तर f 1 0 लिमिट आणि ही आणि वजा f किंवा फक्त लिमिटज्यामुळे आपल्याला डेरीवेटीव मिळणार नाही तर येथे फक्त आणि आणि आपण येथे धन घेत आहोत तर या फंक्शनची योग्य उजव्या बाजूची लिमिट आहे तर ही लिमिट असेल जी आपण येथे घेत आहोत आणि मग धन असल्याने 1 Δ x ची किंमत यावरून येथे 3x 2 येईल तर आपल्याकडे 3 आणि x म्हणजे 1 x असा आर्ग्युमेंट आणि वजा 2 असेल आणि हे 3 आणि वजा 2 1 शिवाय काहीही नाही म्हणजेच आणि तर हे 1 आहे आणि जे f च्या बरोबर आहे तर फंक्शन नैसर्गिकरित्या या ठिकाणी कनटीनुअस आहे आणि जर आपण डीफरनशिअबिलीटी तपासली तर याचा अर्थ उजव्या बाजूची डेरीवेटीव प्रथम तर योग्य डेरीवेटीव म्हणजे आणि ची मर्यादा धन आहे तर वजा f आणि ने भागलेले नाही तर या ठिकाणी धन आहे तर येथे पुन्हा 3x 2 वरून मोजले जाईल जे आपण यापूर्वी केले आहे तर तो होता 13 आणि ने विभाजित केला आणि नंतर वजा हे 1 आहे तर हे रद्द होईल आणि मग ही किंमत येथे काहीच नाही परंतु 3 आहे तर या फंक्शनची उजवी बाजू डेरिव्हेटिव्ह 3 आहे परंतु जिथे डाव्या बाजूचे डेरिव्हेटिव्ह आहे ही नोटेशन आहे आणि येथे आपण नकारात्मक गणना केल्यास ही काय होईल याचे लिमिट आहे तर येथे आपल्याकडे पुन्हा आहे परंतु आता हे f 1 Δ x आणि x ऋण आहे कि जे वरून काढले जाईल म्हणजे आपल्याकडे येथे आहे आणि ते आहे म्हणून जेव्हा आपण याचा विस्तार करू तेव्हा तेथे संज्ञा असतील तर 1 1 रद्द होईल आणि हा आणि ने भागल्याने 2 मिळेल आणि उर्वरित लिमिटमुळे 0 पर्यंत जाईल तर येथे डेरीवेटीव 2 येईल तर तेथे डाव्या बाजूला डेरीवेटीव 3 येईल आणि उजव्या बाजूला डेरीवेटीव 2 आहे तर या ठिकाणी फंक्शन डीफरनशिएबल नाही आणि आपण हे प्लॉट करू आणि नंतर पुन्हा पाहू शकतो की या टप्प्यावर येथे फंक्शनची डीफरनशिअबिलीटी तोडली आहे तर आपण उजवीकडील डेरिव्हेटिव्ह पाहिली जी आपण नुकतीच पाहिली आहे वजा म्हणजे डाव्या बाजूला डेरिव्हेटिव्ह होते 2 आणि उजव्या बाजूला 3 तर येथे एक बिंदू आहे जेथे फंक्शन डीफरनशिएबल नाही परंतु या ठिकाणी काय स्वारस्यपूर्ण आहे ते सर्व गृहितक केले जात नाही कारण या ठिकाणी फंक्शन डीफरनशिएबल नाही परंतु येथे एक बिंदू आहे 0 आपण सहजपणे यावरून गणना करू शकतो किचे डेरीवेटिव 2x आहे आणि जेंव्हा x बरोबर 0 असेल तेंव्हा डेरीवेटिव 0 होईल तर येथे तर डेरीवेटिव नाहीसे होते किंवा टॅन्जेन्ट या प्रकरणात एक्स अक्षांशी समांतर आहे परंतु फंक्शन येथे भिन्न नसते तर जर आपण गृहीतकांनी फंक्शन पूर्ण केले नाही तर आपण जे बोललो आहोत त्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो किंवा नाही तर या प्रकरणात तो निष्कर्षापर्यंत पोहोचत आहे परंतु हे रोल्सच्या प्रमेयमुळेRolle's Theorem नाही आपल्याकडे असलेले उदाहरण घेतल्यास आणखी एक उदाहरण तर पुन्हा अशीच परिस्थिती सहजपणे हे फंक्शन फ्लोट करू शकते आणि हे स्पष्टपणे पाहते की या टप्प्यावर 1 या बिंदूवर फंक्शन डीफरनशिएबल नाही आणि या ठिकाणी आपल्याला 0 ते 1 च्या दरम्यान कुठलाही बिंदू मिळणार नाही जिथे फंक्शन डेरिव्हेटिव्ह घेत आहे तेथे नष्ट होत आहे तर या परिस्थितीत f ≠ 0 दिलेल्या अंतराच्या कोणत्याही वेळी तर आपण ही दोन उदाहरणे पाहिली आहेत जी इतर एक होती ही मागील उदाहरणे जिथे फंक्शन वेगळे नव्हते हे देखील डीफरनशिएबल नाही परंतु 1 मध्ये तर तेथे एक बिंदू आहे जिथे डेरिव्हेटिव्ह नाहीसे होते परंतु या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह इंटर्वल मध्ये कोणत्याही क्षणी नष्ट होत नाही म्हणूनच या अटी रोलच्या प्रमेयाच्या या तीन पर्याप्त अटी आहेत आणि त्या आवश्यक अटी नाहीत तर अशा परिस्थितीत याची हमी दिली जाते की फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह ओपन इंटर्वल a b मध्ये किमान एका बिंदू मध्ये लुप्त होईल आणखी एक टिप्पणी आहे की आपण या फंक्शनसाठी क्लोज्ड इंटर्वल मध्ये कनट्युनिटी आवश्यक आहे जर ते पूर्ण झाले नाही तर आपण प्रमेय अशा c च्या अस्तित्वाची हमी देऊ शकत नाही जिथे आहे तर उदाहरणार्थ आपण हे फंक्शन पाहिले तर तर आपण येथे काय पाहत आहोत तर फंक्शन हे या बिंदूवर 0 1 कनट्युनिअस आणि डीफरनशिएबल आहे तरयावरून ही अट व डीफरनशिएबिलीटीची अट पूर्ण केली जाते परंतु फंक्शन 1या बिंदूवर कनट्युनिअस होत नाही आपण हे लक्षात घेतले पाहिजे कारण फंक्शन 0 ते 1 पर्यंत x आहे आणि मग ते x बरोबर 1 असेल तर येथे आपण पाहू शकतो तर x ची किंमत १ असताना फंक्शनची किंमत 0 घेत आहे आणि अन्यथा ते येथे x म्हणून घेते तर ओह सॉरी फंक्शन हे १ या बिंदूवर कनट्युनिअस आहे अन्यथा रोल्सच्या प्रमेयच्या बाबतीत या सर्व अटी पूर्ण केल्या जातात आणि मग आपण स्पष्टपणे पाहतो की डेरीवेटिव येथे या दोन्ही 0 आणि 1 ओपन इंटर्वल मध्ये 0 आणि 1 दरम्यान सर्वत्र 1 आहे आणि म्हणूनच या अंतराच्या 0 ते 1 मधील कोणत्याही बिंदूवर f ≠ 0 आणखी एक उदाहरण आपण आता या फंक्शनसाठी रोल्सच्या प्रमेयच्या लागू करण्याबद्दल चर्चा करू तर जर पुन्हा कनट्युनिटीचा चा विचार केला तर फंक्शन सतत कनट्युनिअस आहे कारण ते घेत आहे f हे 2 आहे आणि जर आपण येथे योग्य लिमिट घेतली तर f 1 0 तर लिमिट → 0 आणि ही f 1 ही लिमिट → 0 आणि पॉझिटिव्ह असेल कारण आपण येथे घेत असलेली योग्य लिमिट आणि या प्रकरणात हे 3 1 असेल म्हणजेच ते 2 आहे तर → 0 हे 2 आहे आणि त्याची किंमत 1 आहे तरफंक्शन हे 0 ते 2 या मध्ये कनट्युनिअस असते आणि डिफरनशिएबीलीटी बद्दल काय असते आपण पहाल तर डिफरनशिएबीलीटी आधीच्या केस प्रमाणेच आहे तर जर आपण बरोबर डेरीवेटिव मोजली तर 1 0 याचा अर्थ असा की → 0 आणि x धन आहे कारण मी बोलत असलेल्या योग्य मर्यादेबद्दल आणि या प्रकरणात पुन्हा आपण घेतला तरलिमिट → 0 आणि येथे f ची गणना केली हे 2 आहे आणि f पुन्हा 2 आहे आणि ने भागले आहे तर ही लिमिट 1 म्हणून येईल कारण ही रद्द होईल आणि मग तुम्हाला तेथे 1 मिळेल तर उजवे डेरीवेटिव 1 आणि डावे डेरीवेटिव आहे जी लिमिट → 0 पुन्हा x ऋण असेल तर या ठिकाणी ची किंमत काढली जाईल तर वजा f जे ने 2 ला भागले तर → 0 आणि येथे आपल्याला मिळेल तर तर हे रद्द होईल आणि नंतर येथे देखील आपल्याला घातांक मिळेल तर हे २ येईल तर या प्रकरणात डावे डेरीवेटीव 2 आणि उजवे डेरीवेटीव 1 आहे तर फंक्शन बिंदू १ वर डिफरनशिएबल नाही तर रोल्सचे प्रमेय या ठिकाणी लागू होत नाही आणि जर आपण येथे एक नजर टाकली तर आपण पुन्हा पहाल की 1 या बिंदूवर हे फंक्शन डिफरनशिएबल नाही जे आपण नुकतेच पाहिले आहे तर हे आणखी एक उदाहरण आहे जे वापरण्याचे रोल्सचे प्रमेय दर्शविते की हे एक्स पॉवर ह्या समीकरनात क्लोज्ड इंटर्वल 0 1 मध्ये एक वास्तविक ऋट आहे तर हा आणखी एक प्रकारचा उपयोग आहे जिथे हे समीकरण नेमके एक ऋट आहे हे दर्शविण्यासाठी आपण रोल्सचे प्रमेय वापरू शकतो समजा आपण असे पुढे गेले तर f हे फंक्शन येथे x पॉवर या समीकरणात 0 1 या इंटर्वल मध्ये एकापेक्षा जास्त वास्तविक मुळे आहेत तर आपण असे गृहीत धरतो की या फंक्शन एक्स मध्ये एकापेक्षा जास्त वास्तविक मुळे आहेत जर त्यात दोनपेक्षा जास्त ऋट असेल तर आपण त्यामधील अल्फा आणि बीटा असे दोन ऋटस घेऊ तर आपण दोन रूट घेतले आहेत आणि हे अल्फा आणि बीटा असल्याने 0 असेल आणि ते f β च्या बरोबर असेल तर अल्फा आणि बीटा रूट असल्याने फंक्शनची किंमत अल्फा आणि बीटा या दोन्हीही रूटवर 0 असेल तर आपण येथे फक्त सोयीसाठी अल्फा हा बीटा पेक्षा लहान समजू आणि म्हणून त्यांच्या किंमती 0 आणि 1 दरम्यान आहेत कारण 0 आणि 1 हे समीकरनाचे रूटस नाहीत जे आपण तिथे स्पष्टपणे पाहू शकतो तर या दोनहि रुट्स ना असे गृहीत धरले आहे की ते 0 ते 1 दरम्यान असतील तर येथे दोन्हीहि अल्फा आणि बीटा धन संख्या आणि 1 पेक्षा कमी आहे तररोल्सचे प्रमेय काय सांगते कि जर रोल्सचे प्रमेय अल्फा आणि बीटा इंटर्वल मध्ये लागू केले तर रोल्सच्या प्रमेयानुसार तेथे एक बिंदू 0 असेल 0 एक बिंदू c असेल जेथे 0 असेल कारण फंक्शन आता समान मूल्य घेत आहे आणि फंक्शन डीफरनशिएबल आहे हे पोलीनौमिअल फंक्शन आहे अडचण नाही आहे हे नैसर्गिकरित्या कनट्युनिअस आणि समान मूल्य घेत आहे तर जर आपण या इंटर्वल मध्ये रोल्सचा प्रमेय लावला तर जो आपल्याला या इंटर्वल α β मधील काही c साठी fc 0 देईल तर हे असेच सूचित करते हे काय आहे तर आहे इंटर्वल मधील काही सी साठी α β पुन्हा लक्षात घ्या की α β दोघेही धन संख्या आहेत आणि आता तुम्ही जे पाहता कारण सी येथे धन आहे तर येथे ही समीकरण येथे आहे कारण येथे घातांक १२ आहे आणि व c या दोन्ह्ही धन आहे तर ही एक धन राशी आहे तर ते श्युन्य च्या बरोबरीचे असू शकत नाही परंतु रोल्सचे प्रमेय म्हणतात की ते 0 च्या बरोबरीचे असेल याचा अर्थ असा आहे की आपन फंक्शनला दोनपेक्षा जास्त वास्तविक ऋट मानलेले चुकीचे आहे तर एकापेक्षा अधिक वास्तविक रुट्सच्या आपल्या समजुतीला हे विरोध करते परंतु आता प्रश्न आहे की या ठिकाणी ऋट आहे की नाही कारण आपण दोनपेक्षा जास्त रुट्स असू शकत नाहीत हे नुकतेच सिद्ध केले आहे जर तुम्ही येथे हे फंक्शन जवळून पाहिले तर 0 वर ही किंमत कुठेतरी 5 आहे आणि जर तुम्ही 1 ला ठेवले तर दुसर्या टोकाला आपल्याला 3 मिळेल तर किंमत 1 वर मूल्य 3 आहे आणि 0 त्याची किंमत 5 आहे आणि फंक्शन सतत कनट्युनिअस आहे तर निश्चितपणे या टप्प्यावर पोहोचण्यासाठी ती वास्तविक कोठेतरी ओलांडेल आणि म्हणूनच या ठिकाणी एका रुटसचे अस्तित्व सिद्ध करते जे एका रुटसच्या अस्तित्वाची पुष्टी करते कारण हे त्याचे चिन्ह बदलत आहे तर 5 आहे आणि 3 आहे आता हे व्याख्यान तयार करण्यासाठी आम्ही वापरलेले संदर्भ आहेत पिस्कुनोव्ह डिफेरेन्शियल व इंटिग्रल कॅल्क्युलस खंड १ आणि पुस्तक क्रिझिग एड्वान्स्ड इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स तर येथे पुन्हा निष्कर्ष काढला की रोले प्रमेय अभ्यास केला आहे ज्यामध्ये असे म्हणतात की जर फंक्शन हे कनट्युनिअस आणि डीफ्रणशिएबल असून जर a आणि b वर समान असेल तर कुठेतरी त्या ठिकाणी c हा बिंदू ओपन इंटर्वल ab मध्ये कोठे तरी असेल जिथे या फंक्शनची स्पर्शिका एक्स अक्ष्यास समांतर असेल तर हे रोल्सचे प्रमेय आहे जे आम्ही पुढील व्याख्यानात चर्चा करणार्या मूळ मूल्याच्या प्रमेयाचे एक विशिष्ट प्रकरण आहे आणि मुळात समान मूल्ये असण्याची ही धारणा दूर होईल आणि मग आपल्याला अधिक सामान्य निकाल मिळतील आणि पुढील व्याख्यानाचा विषय तेच मीन व्हॅल्यू प्रमेयआहेत